एक आणि दोन डेल्टा फंक्शन क्षमता असलेल्या कणासाठी श्रोडिंगर समीकरणाचे निराकरण आतापर्यंत आपण जी आवृत्ती पहिली आहे ती हायसेनबर्गचा दृष्टिकोन म्हणून ओळखली जाते ज्याला मूलत आपण मॅट्रिक्स मेकॅनिक्स म्हणतो आणि फोरममधील विद्यार्थ्यांपैकी एकाने हे देखील नमूद केले की काही सोप्या समस्यांनंतर ते कठीण होते आणि दुसरी आवृत्ती श्रोडिंगरचा दृष्टिकोन होणार नाही ज्याला मी वेव्ह मेकॅनिक्स म्हणतो आणि कणांचा वेव्ह फंक्शनसाठी सेन्सरशी संबंधित 1 डी श्रोडिंगर समीकरण आहेअसा त्याचा विचार करतो आणि आम्ही दोन प्रकरणांमध्ये ते सोडवले आहे 22md2xdx2VxxEψ आणि मी येथे n सबस्क्रिप्ट म्हणून दाखवतो जी की अशी कार्ये आहेत जी सीमा अटी पूर्ण करतात तर सीमा स्थितीचे निराकरण आपल्याला इगेन मूल्य E n आणि संबंधित इगेन कार्ये देते तर यापुढील व्याख्यानांमध्ये आपण या पद्धतींचा अवलंब करणार आहोत आणि श्रोडिंजर समीकरणे लागू करूया ज्यामध्ये काही मानक आणि काही नॉन स्टँडर्ड वेव्हच्या समस्या आहेत आपण समस्येचे निराकरण करण्यासाठी संख्यात्मक दृष्टिकोन वापरणार आहोत ज्याची सुरुवात आपण अगदी सोप्या समस्याने करणार आहोत आणि हळूहळू आपण काठिण्य पातळी वाढवू तर आतापासून आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहोत ते म्हणजे एक वेळ आयामी श्रोडिंगर समीकरणाचे निराकरण आणि मी साध्या समस्या पासून सुरुवात करत असल्याने मी सममितीय क्षमता नावाच्या गोष्टीपासून सुरुवात करेन आणि त्याचा अर्थ असा आहे की जर सकारात्मक x ते नकारात्मक x पर्यंत गेलो तर त्याची क्षमता बदलत नाही म्हणून उदाहरणार्थ मी VxV घेतो मी एक संभाव्यता जे साधा हार्मोनिक Vx12kx2 आहे असे मानतो जे नकारात्मक अक्ष आणि सकारात्मक अक्षासाठी समान आहे तर ही एक सममितीय क्षमता आहे ज्याचे y अक्षाच्या दोन बाजूंवर अगदी समान मूल्य आहे ते एक सममितीय क्षमता आहे आणि संभाव्यता केवळ सकारात्मक असण्यापर्यंत मर्यादित नाही तर आपण आणखी काही उदाहरणे लिहू तर मी सममितीय क्षमतांबद्दल बोलत आहे उदाहरणार्थ मी ही क्षमता लिहू शकतो जी पुन्हा y अक्षांच्या दोन बाजूंवर समान आहेजी कि VxV आहे हे देखील सममितीय क्षमता आहे आणि मी आता या कडे लक्ष केंद्रित करत आहे कारण याचा एक विशेष फायदा आहे ते श्रोडिंजर समीकरण सोडवताना विशेष फायदा देतातआपण आता अशा संभाव्यतेसाठी श्रोडिंगर समीकरण बघू या तर फक्त x 0 साठी श्रोडिंगर समीकरण प्लस VxxEψ आहे आणि x 0 चे समीकरण वजा 22md2 xd x2V x xEψ असेल मी फक्त x ते x बदलले आहे आता लक्षात ठेवा की x2 हे x पर्याय xy सारखे आहे तर समीकरण 22md2ydy2VyyEψ होईल तरपुढे हे अतिशय महत्वाचे आहे जेव्हा मी हे समीकरण घेईल 22md2xdx2VxxEψ आणि y अक्षाच्या दुसऱ्या बाजूला बदल करा तर तेथे काही क्षमता आहे आणि इथे लिहिण्याऐवजी मला दुसऱ्या बाजूचे समीकरण लिहायचे आहे जे 22m होणार आहे मी फक्त चिन्हे बदलू शकतो x वजा d x2अधिक V x xEψ हे V प्रमाणेच होईल तर दोन्ही बाजूंनी V समान असल्याने समीकरणाचे समाधान भिन्न असू शकत नाही V आणि V एक आणि समान आहेत विचार करा की फंक्शन सारखीच संख्या असेल तर x चे फंक्शन म्हणून आपण x फंक्शन इतकीच संख्या देऊ तर वेगळ्या निरंतर प्रमाने निराकरणे भिन्न असू शकत नाहीत So this is an important property of the wave function for symmetric potentials which I am going to make use of तर हे असणार आहे मी स्थिर म्हून एक निवडतो जरी मी काही स्थिर CI घेतले तरी स्थिराने गुणाकार करणे हे निराकरण खरोखर बदलत नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की जर V आणि V इतर समान असतील तर उजव्या हाताच्या x च्या कार्याप्रमाणे समीकरण विकसित होईल एका सीमारेषेच्या स्थितीतून समीकरण कसे विकसित होईल हे मी काळ्या रंगात दाखवतो येथे उजवीकडे 0 डाव्या बाजूला त्याच प्रकारे विकसित होईल आणि म्हणून केवळ किंवा 1 च्या घटकाद्वारे दोन उपाय बदलले जातील तर सममितीय क्षमतांसाठी वेव्ह फंक्शनची ही एक महत्त्वपूर्ण गुणवत्ता आहे ज्याचा मी वापर करणार आहे तर श्रोडिंगर समीकरण सोडवताना आपण δ फंक्शन संभाव्यतेतील कणांचे पहिले उदाहरण घेऊ आणि त्याचा अर्थ असा आहे की संभाव्य V 0 δ ही क्षमता कशी दिसते ही क्षमता असे दिसेल जर हे x अक्ष असेल हे y अक्ष असेल खूप खोल ते 0 वरअसणार आहे प्रत्यक्षात ∞ आणि 0 प्रत्येक ठिकाणी हे संभाव्यतेचे प्रतिनिधित्व असू शकते जे खूप खोल आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या खूप लहान रुंदी आहे की हे एक बंधनकारकस्तिथी बनू शकते किंवा नाही हे मला माहित नाही परंतु क्वांटम यांत्रिकरित्या मी तुम्हाला दाखवणार आहे की हे एखाद्याला परवडेल त र या संभाव्यतेसाठी एक बद्ध स्थिती आहे या बद्ध अवस्थेचा काय अर्थ होतो याचा अर्थ जेंव्हा एकूण ऊर्जा E हि 0 पेक्षा कमी असणार आहे तेव्हा कण फंक्शन जवळ बांधला जाणार आहे ते कसे बांधलेले आहे ते पाहूया तर यासाठी श्रोडिंगर समीकरण 22md2xdx2 V0xxEψ आहे आणि याचा अर्थ असा आहे की जर x≠0असेल तर माझ्याकडे 22md2xdx2Eψ आहे आणि याचा अर्थ E कारण E0 आणि x0 वर काय होईल हे मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो तर x ≠0 साठी माझ्याकडे 22mआहे मला ते दुसरे व्युत्पन्न x समतुल्य E आहे आणि म्हणून 2mE20 हे एक सकारात्मक प्रमाण आहे आणि यामुळे आपण त्वरित उपाय लिहू शकता तर xe2mE2xकिंवा e 2mE2x हा उपाय आहे कारण हि बद्ध स्तिथी आहे मला पुन्हा क्षमता निर्माण करू द्या तर तुम्हाला माहित आहे कि आपण संभाव्यतेसाठी जे सोडवत आहोत ते येथे आहे खूप खोल ∞ हे V0 आणि इतर सर्वत्र 0 आहे कारण बद्ध अवस्थेचे प्रतिनिधित्व करते याचा अर्थ वेव्ह फंक्शन x 0 वर जाणे आवश्यक आहे कारण x→±∞ याचा अर्थ कण मर्यादित होण्याची संभाव्यता संभाव्यतेपासून जवळजवळ 0 आहे आणि हे लगेच सूचित करते की x0 साठी काही स्थिर A सह e2mE2x होईल x0 काही स्थिर घटकांसहe 2mE2x असे असेल मी मुद्दाम हे वेगळे स्थिरांक निवडले आहेत कारण मला मुद्दा मांडायचा नाही तर या प्रकरणात आपण δ संभाव्य V0 संभाव्यतेचा विचार करत आहो याचे निराकरण म्हणजे xx0Ae2mE2x आणि xx0Be 2mE2xआहेत सीमा स्थिती ψ x → ± ∞ 0 याचे आपोआप निराकरण होते आता आपण x0 आणि x0 साठी उत्तर लिहिले आहे परंतु x0 काय समीकरण आहे श्रोडिंगर समीकरनाच्या निराकारणातून आपण पहिले आहे कि ψ हे निरंतर आणि x0 वर असावे आणि हि मूल्य दोन्ही बाजूंनी समान असावीत

आहे असंतुलन 0 वर असल्याने मी हे समीकरण x च्या संदर्भात 0 ते 0 मध्ये समाकलित करू याचा अर्थ काय चित्रात्मकदृष्ट्या पहिले तर संभाव्य V0 असेल मी थोडे डावीकडून थोडे उजवीकडे समाकलित करीत आहे मी जे या मध्यांतरात समाकलित करीत आहे ते आपण येथे हिरव्याने रंगाने दर्शवू याचा अर्थ त्यात δ फंक्शन समाविष्ट आहे आणि लक्षात ठेवा की0 0x1कोणतेही फुंकशन 0 0fxfअसेल म्हणूनमला या समीकरणातून 22mमिळेल जेव्हा मीd2xdx2 समाकलित करेल तेव्हा मला dψxdxमिळते आणि हे 0 ते 0 पासून आहे जे E शी समान असेल बेरीज हि लहान मध्यंतराप्रमाणे असेल जी आपण 0 0 अशी लिहू ज्यामुळे मध्यंतर लहान होत जाईल उजवीकडची बाजू 0 होईल त्यामुळे मी आता फक्त एक निष्कर्ष काढू शकतो की 22m0 0 V0 तर δ फंक्शन तेथे नसल्यास ψ फंक्शन असेच अखंड असावे परंतु δ फंक्शनमुळे मध्ये एक विघटन येईल आणि यामुळेच ऊर्जा कळते तर आता हे लिहूया 0 ची सीमा स्थिती आता 22m0 0 V00 आहे आता x0 हे e 2mE2x वगळता दुसरे काहीच नाही आणि म्हणून A देखील x0 A2mE2e 2mE2x आणि x0Ae2mE2x आणि x02mE2Ae2mE2x असेल तर हे लगेच सूचित करते की 0 A2mE 2 आहे खालची बाजू लगेच सूचित करते की0 A2mE2आणि अर्थातच A म्हणून जर मी हे वरील निळ्या समीकरणाच्या समीकरणात बदलले तर मला 22m 2mE2AV0A हे A देखील येथे फिरत आहे आणि आम्ही हे a रद्द करतो आणि मला 2mE2mV022मिळेल 2 देखील रद्द होते तर हे m2V024 च्या बरोबरीचे असेल तर माझ्याकडे आता सीमा स्थिती सह 2mE2m2V024 आहे आपण पुन्हा या टर्म रद्द करू शकतो ज्यामुळे मला 2 मिळेल एक रद्द होतो आणि म्हणून मला EmV022ℏ2 किंवा ऊर्जा E E mV022ℏ2मिळते जर मी लहर फंक्शन प्लॉट केले तर एक्स अक्षावर उजव्या आणि डाव्या बाजूला वेगाने क्षय होत आहे dψdxहा x 0 वर अखंडित आहे आणि ऊर्जा E mV022ℏ2हा फंक्शन संभाव्यतेमध्ये कण हलवण्याचा उपाय आहे आपण पाहू शकता की ते बद्ध आहे आणि त्यात उर्जा थोडीशी नकारात्मक आहे म्हणूनच ती बद्ध आहे आणि वेव्ह फंक्शन दोन बाजूवर वेगाने क्षय होत आहे या संभाव्यतेमध्ये इतर कोणतीही बद्ध स्तिथी नाही तर जर तुम्हाला वेव्ह फंक्शन सामान्य करायचे असेल तर हे याचे उत्तर आहे तर आपल्याला आता पहावे लागेल की वेव्ह फंक्शन ψ कसे मोजले जाते मला ते 1 कंस ई मध्ये लिहू द्या Ae 2mE2xx0 Ae2mE2x किंवा x0 A अद्याप निश्चित केले नाही जर तुम्हाला ते निश्चित करायचेतर आपण ∞x2dx घेऊ जे आपलयाला A2 पट बेरीज देईल याला आपण १ वर निश्चित करू आणि हे सामान्य वेव्ह फंक्शन होईल आणि मध्यांतरात कुठेही कण शोधण्याची एकूण संभाव्यता ∞x∞ हि 1 च्या बरोबरीने होईल मग माझ्याकडे सामान्यीकृत वेव्ह फंक्शन असेल तर ही एक साधारण सोपी समस्या आहे लहर सामान्यीकरण हे 2 म्हणूनआपण उदाहरण 2 घेऊ तर या आठवड्यात 2 δ फंक्शन्स सामान्यीकरण करण्याचा मार्ग पाहू या प्रकरणात माझ्याकडे x अक्ष आहे हे x 0 आणि समस्या सुलभ करण्यासाठी मी काय करेन तरआपण x 0 बद्दल δ फंक्शन सममितीय ठेवू आणि V0 दोन्ही समान आहेत आणि हे उणे V0xa तर पुन्हा संभाव्यता सममितीय V xVx आहे आणि म्हणूनच या प्रकरणात निराकरण एकतर सममितीय किंवा असममितीय असणार आहे तर असे घडते की आपल्याला दोन बंधनकारक स्तिथी मिळतात आणि मी तुम्हाला कसे ते दाखवतो तर श्रोडिंगर समीकरण 22md2dx2 V0xa V0x aEψ xa किंवा x≠ a एकत्र समीकरण 22mEψ आहे जे ।E। आहे तर मी 22m।E। किंवा 2mE0 समीकरण पुन्हा सोडवत आहे तर उपाय पुन्हा e2mE2xकिंवा e 2mE2xअसेल किंवा आपण हे रेषीय संयोजन कसे तयार करता हे मी आता दाखवतो जरी तुम्ही सविस्तर सराव केला तर तुम्हाला नेमके हेच उत्तर मिळेल तर हा माझा x अक्ष आहे संभाव्यता सममितीय V0xa V0 आहे आता वरच्या बाजूस वेव्ह फंक्शन संभाव्यता वजा V0xa V0 आहे आणि उजव्या बाजूला संभाव्यता e 2mE2xझपाट्याने क्षय पावत आहे तर x पॉझिटिव्ह बाजूस समाधानामध्ये डाव्या हाताला x घातांक ची नकारात्मक आहे समाधानाला पुन्हा क्षय द्यावा लागेल कारण माझ्या दरम्यानच्या बध्य अवस्थेत मी एकतर सममितीय किंवा असममितीय उपाय करणार आहे सममितीय उपाय हा दोन सह रेखीय संयोजन असेल आणि मला खालच्या बाजूने अँटी सिमेट्रिक सोल्युशन दाखवू द्या आणि हे समाधान एका बाजूने नष्ट होत असेल आणि असममितीय सोल्यूशन 0 वरून अपरिहार्यपणे 0 वर जाते आणि दुसऱ्या बाजूला हे e 2mE2x आहे हेe2mE2xआहे आणि त्या दरम्यान एक असममितीय संयोजन आहे सममितीय संयोजन ee असणार आहे जेcosh x शिवाय काही नाही आणि लोअर केस हे एक असममितीय संयोजन असणार आहे तर हेe e असे होणार आहे आणि हे sinh 2mE2x होणार आहे तर मी तुम्हाला सममितीवर आधारित एक गुणात्मक युक्तिवाद देतो की वेव्ह फंक्शन कसे असावे जसे की या दोन सोल्यूशन्सचे रेखीय संयोजन सममितीय आणि असममितीय वेव्ह फंक्शनसाठी असेल तर पहिल्या प्रकरणात x आणि दुसऱ्या प्रकरणात x हे सममितीवर आधारित गुणात्मक युक्तिवाद आहे जर तुम्ही ते गणिती पद्धतीने केले तर तुम्हाला x a साठी xAe 2mE2x मिळेल x साठी a आणि a च्या दरम्यान xBe 2mE2xCe2mE2x मिळेल आणि x a साठी xDe2mE2x मिळेल आणि नंतर सीमा अटींची पूर्तता करत ψ निरंतर असावे आणि नंतर तुम्हाला उपाय मिळेल आता हे मी तुम्हाला एक असाइनमेंट प्रॉब्लेम म्हणून नेमून देणार आहे एक कण जो दुहेरी डेल्टा फंक्शन मध्ये फिरत असताना त्याची ऊर्जा आणि प्रत्यक्षात इगेन फुंकशन शोधा या समस्येचे महत्त्व असे आहे की एकच डेल्टा फंक्शन अणूसारखे आहे आणि दुहेरी डेल्टा फंक्शन रेणूसारखे आहे आणि या प्रकरणात तुम्हाला सममितीय अणूपेक्षा ऊर्जा कमी असल्याचे आढळेल म्हणूनच तयार झालेले आणि सममितीविरोधी रेणूंमध्ये अणूपेक्षा जास्त ऊर्जा असते आणि अनंततेकडे झुकल्यामुळे दोन्ही ऊर्जा अणूच्या बरोबरीच्या होतात तर मी हे व्याख्यान VxV संभाव्यता 2 साठी चे पाहिले स्वरूप आहेअसे सांगून थांबवतो आपण संभाव्य फंक्शनमध्ये फिरणाऱ्या कणासाठी श्रोडिंगर समीकरण सोडवले आहे आणि तिसरे आपण अर्धे सोडवले आहे आणि संभाव्यतः दुहेरी फंक्शनमध्ये फिरणाऱ्या कणांसाठीचे समीकरण मी तुम्हाला स्वाध्याय म्हणून देईन